आता आपण FEM प्रोसिजर ची समरी पाहूया आपल्याला कोण कोणत्या स्टेप्स करायच्या आहेत ते पाहूया ओके तर आपल्याला काय वाटते स्टेप 1 काय असू शकते ओके तर निश्चितपणा साठी प्रॉब्लेम गृहीत धरू या या इथे हे माझे विमान आहे आणि मला RCS कॅल्क्युलेट करायचे आहे या विमानाचा रडार क्रॉस सेक्शन आपल्याला दिलेला आहे या इथे काही इन्सिडेंट रडार फिल्ड आहे ओके तर स्टेप 1 काय आहे आपण हा प्रॉब्लेम दिला आहे एअरक्राफ्ट विमानाच्या डिझायनरला किंवा जहाज डिझायनरला आपण हा प्रॉब्लेम दिलेला आहे असं गृहीत धरू या तर स्टेप 1 काय असेल हा प्रॉब्लेम मी कसा सोडवू शकेन कशी सुरुवात करू विद्यार्थी माहितीसाठी टोटल फिल्ड इक्वेशन खरतर त्यापूर्वी खरंतर मी एकदम बेसिक विचार करत आहे विद्यार्थी त्रिकोणा मध्ये ब्रेक करायचे त्रिकोणा मध्ये ब्रेक करायचे तर बरोबर तर मी ते कसं करणार मी त्रिकोणा मध्ये कसं काय ब्रेक करेन कोणत्या प्रकारच्या टूल ची गरज मला लागेल विद्यार्थी बरोबर तर मला इथे एक मेश फाईल जनरेट करण्याची गरज आहे त्यामुळे हे आहे CAD सॉफ्टवेअर ओपन सोर्स मध्ये autoCAD हे हे अतिशय लोकप्रिय आहे Gmesh हे असेच एक दुसरे लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे तर येथे बरेच मार्ग आहेत हे सर्व करण्याचे बरोबर तर अशाप्रकारे मेश फाईल जनरेट करून स्टोर करा क्लिष्ट ऑब्जेक्ट साठी हे एक प्रकारचे मोठे काम आहे आपल्याला दिलेले आहे कल्पना करा आपण असे म्हणू या आपल्याला माहित आहे MiG 21 तेव्हा असे काही ह्याचे कॉम्प्युटर मधील जे वास्तववादी 3D मॉडेल असायला हवे आणि आणि त्याचे तुकड्यांमध्ये फॅक्चर आपल्याकडे असेल ओके वास्तविक जीवनातील ऑब्जेक्ट मध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी इथे तिथे असतील की ज्या मेश करण्याची गरज नाही तर तुम्हाला त्यावरून स्मूथ करावे लागेल म्हणून कोणत्याही प्रकारे मेशिंग ही क्षुल्लक बाब नाही खरंतर हे CAD सॉफ्टवेअर नेहमीच अत्यंत सोफिस्टिकेटेड असते किंवा आपल्याकडे काही मला माहित आहे क्लिष्ट इलेक्ट्रिकल सर्किट कदाचित आपल्याला त्यातील रेझीस्टर चे खूप फाईन ऑर्डर मध्ये डिस्क्रीटायझेशन करायचे नसते म्हणून ही खूप क्लिष्ट स्टेप आहे स्टेप 2 काय असेल बरे एकदा का मी मी हे बनवले ही मेश फाईल तयार केली की स्टेप 2 आहे आता मी माझा कोड लिहायला सुरुवात करेन मला हे समजेल का मला म्हणायचे आहे ह्या मेश फाईल मध्ये मला एवढा का इंटरेस्ट आहे मी कशाच्या शोधात आहे विद्यार्थी बाउंड्रीज बाउंड्रीज केवळ बाउंड्रीज नाहीत तर ह्या त्रिकोणांचे लोकेशन त्या त्रिकोणांचे नोडस त्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे कारण त्यावर आधारित मागील स्लाईड मध्ये केल्याप्रमाणे मी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करू शकते तर हे दिसायला क्षुल्लक दिसेल परंतु ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे मेश फाईल मध्ये वाचा कंपुटेशनल EM इंजीनियरिंग प्रमाणे ही मेश फाईल वाचण्यासाठी हे आवरण आपल्याला लिहावे लागेल हे CAD सॉफ्टवेअर ज्या फॉरमॅट मध्ये देईल त्या फॉरमॅट मध्ये असेल बहुतांशी वेळा कोणत्याही प्रॉब्लेम साठी त्याला हे देखील माहीत नसेल किंवा त्याचे तुम्ही कम्प्युटेशनल वापरत आहात याबद्दल काळजी देखील नसेल म्हणून आपल्याला हा रॅपर म्हणजे आवरण लिहावे लागेल की जो पास मध्ये डेटा योग्य पद्धतीने वाचला जाईल कॉमा अशा प्रकारचं काही तर अशा प्रकारचे हे खूप काम आहे क्षुल्लक नाही हे केल्यानंतर आपण अशा प्रकारचे हे सर्व केल्या नंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आपल्याला पुढे तर एकदा ह्या गोष्टी मी वाचल्या नंतर मला म्हणायचे आहे की मी काय वाचू इच्छिते मी कपलिंग कोईफिशंट घेण्याआधी मला हे सर्व एलिमेंट्स स्टोअर करण्यासाठी आधी कार्यक्षम असे डेटा स्ट्रक्चर निर्माण करावे लागेल बरोबर त्यामुळे हे तयार करत आहे विद्यार्थी मॅपिंग स्टोअर करावे मॅपिंग स्टोअर करावे बरोबर याठिकाणी सर्व ग्लोबल ते लोकल मॅपिंग लिस्ट ज्यामध्ये एलिमेंट्स दोन नोड एजेस आहेत आपल्याला सर्व बनवावे लागतील बरोबर समजा आधीच्या उदाहरणा प्रमाणे आपण मला जर एक त्रिकोण दिलात तर आता पुन्हा एकदा त्रिकोण दिला आहे तर त्या मध्ये कोणते नोड आहेत हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे तर आपल्याला कोणते नोडस आहेत हे जाणून घेण्यासाठी दिलेल्या एलिमेंट नंबर ला एक्सेस करण्याची गरज आहे हे आपल्याला डेटा स्ट्रक्चर निर्माण करावे लागेल आपल्यासाठी हे कोणीच करणार नाही बरोबर म्हणून प्रीप्रोसेसिंग च्या श्रेणी मध्ये इथे ह्या 3 स्टेप्स आहेत ओके तर आता आपला डेटा आपल्या प्रोग्राम मध्ये आहे आता आपण काम करायला सुरुवात करु या आपण काम करू शकतो त्यापुढची स्टेप काय असेल आत्ताच आधीच्या स्लाइड मध्ये आपण डिस्कस केले ते म्हणजे मेट्रीक्स एलिमेंट्स कॅल्क्युलेशन करणे याला मेट्रीक्स असेंबली असे म्हणतात म्हणजे Axb फॉर्म करणे अर्थातच Axb एकदा का झाली की पुढची स्टेप कोणती असेल सोडवा हे बरोबर इथे कोणत्या प्रकारच्या गुंतागुंती येऊ शकतात तर इथे आहे कुठे आहे या इथे खरतर हा स्वतःच त्यात एक वेगळा न्यूमरिकल लिनियर अल्जेब्रा मधला वेगळा कोर्स आहे तर या ठिकाणी आपल्याला निवड करता येईल एकतर थेट पद्धती चा अवलंब करा तर इथे थेट पद्धती तील कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण आत्तापर्यंत आधीच पाहिल्या होत्या गॉशियन एलिमिनेशन आणि LU डीकंपोझिशन ह्या आहेत त्या गोष्टी परंतु आपण या सर्व काही करू शकत बसणार नाही कारण प्रॉब्लेम ची साईज खूप खूप मोठी आणि मोठी होत जाईल खरंतर म्हणजे संपूर्णपणे स्पष्टपणे मेट्रीक्स स्टोअर करणे ही सुद्धा गोष्ट शक्य होत नाही तर मग ह्या थेट पद्धतीला कोणता दुसरा पर्याय असतो इटरेटिव्ह मेथड तर विशेषतः जेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा तीन डायमेन्शनल प्रॉब्लेम होतो तेव्हा हे LU कंपोजीशन करणे हे खूप खूप टीडीयस होते त्यामुळे आपल्याला इटरेटिव्ह मेथड कडे स्वीच करावे लागेल कोणते उदाहरण आहे सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या इटरेटिव्ह मेथड चे विद्यार्थी न्यूटन न्यूटन नाही काँजूगेट ग्रेडियंट बद्दल आपण जर ऐकले आहे काँजूगेट ग्रेडियंट मेथड ही एक सिस्टम ऑफ इक्वेशन्स सोडवण्याची एक मेथड आहे तर हे आहेत या आहेत फॅमिली या गोष्टींच्या उदाहरणार्थ विद्यार्थी बऱ्याच मेथडस आहेत इथे काँजूगेट ग्रेडियंट मेथडस एलिमेंट्स वर अवलंबून मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण कोर्स हाच विविध मेथडस ने युक्त असा आहे तर यालाच प्रोसेसिंग असे म्हणतात ओके आता पुढची स्टेप काय आहे आता आपण x मिळवलेला आहे आता आपल्याला आता खरं तर आपल्याला जी कॉन्टिटी कॅल्क्युलेट करायची आहे ती करूया म्हणून ह्या केस मध्ये ती असेल RCS बरोबर त्यामुळे ह्या RCS साठी मला एक प्रकारचा ऑब्जेक्ट च्या भोवती कंटूर लागेल आणि त्यानंतर त्यावर कॅल्क्युलेट केलेल्या x च्या किमतींवर आधारित हायगन्स प्रिन्सिपल Huygen's Principle मी अप्लाय करेन आणि जी कॉन्टिटी गृहीत धरली आहे ती शोधून काढेल तर कम्प्युट करा जर तुम्ही सर्किट सिमुलेशन करत असाल तर त्यासाठी इथे आपल्याला काही गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील उदाहरणार्थ इंपिडन्स जे तुम्ही कॅल्क्युलेट केलेले असेल त्याच्या संदर्भातील कोणतीही योग्य गोष्ट हे ओके आहे पुन्हा एक ऑप्शनल गोष्ट आहे आपल्या आउटपुट ची कल्पना करणे ही अत्यंत पॉवरफुल अशी गोष्ट आहे तर तर मी आउटपुट ची कल्पना करत असेन आपल्याकडे मेश आहे आता आपण 2D किंवा 3D मेश वर कॅल्क्युलेट केलेल्या x च्या किमती ची कल्पना करा बरोबर अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपल्याला आपला प्रॉब्लेम बरोबर आहे कि नाही आणि तो योग्य पद्धतीने सोडवला गेला आहे की नाही या प्रकारची दृष्टी मिळते अशा प्रकारच्या गोष्टींसाठी ओपन सोर्स चांगली सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत की ज्या गोष्टींना पोस्ट प्रोसेसिंग असे म्हणतात ओके तर आहे आपण सर्व केले आहे तेव्हा इथे काही महत्त्वाची गोष्ट राहिली आहे का कल्पना करा की आपल्याला आपल्याला RCS कॅल्क्युलेट करायचे आहे हे काम दिलेले आहे किंवा काही ऑब्जेक्ट आणि आपण स्टेप्स 1 2 3 4 5 6 7 अशा स्टेप्स सुरू करता आणि असे घोषित करता की आपल्याला सक्सेस मिळाला आपण विजयी झालो त्यानंतर काय विद्यार्थी असू शकते हे आपल्याला काय ठेवू आपण केलेले बरोबर आहे कि नाही विद्यार्थी RCS तपासून पाहायचे हो पण आपल्याला बरोबर असलेले RCS माहित नाही विद्यार्थी प्रयोगातून मिळते समजा आपल्याकडे एक्सपेरिमेंट आहे प्रयोग आहे विद्यार्थी मी न्यूमरिकल कन्वर्जन्स करेन न्यूमरिकल कन्वर्जन्स अशी गोष्ट आहे की आपल्याला ती कोणत्याही परिस्थितीत करायची आहेच पण असू शकेल आपण न्यूमरिकली जिथे कन्वर्ज झालं असेल ते चुकीचे उत्तर असू शकेल मला म्हणायचे आहे की आपण कन्सिस्टंट सेट ऑफ इक्वेशन्स कोड केली असतील की जी चुकीची असतील म्हणजे आपण असे म्हणूया की आपण ही टर्म घ्यायलाच विसरलो तर ते आपल्याला न्यूमरिकल कन्वर्जन्स देईल परंतु आपण लाप्लास इक्वेशन्स सोडवली आहेत मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations च्या ऐवजी त्यामुळे आपण काय कराल आता या कोणत्याही ही कम्प्युटेशन मध्ये अत्यंत क्रिटिकल स्टेप विद्यार्थी मी एक रोल तयार करेन बरोबर तर आपल्याला काय करण्याची गरज आहे तर माहित असलेल्या सोल्युशन्स च्या अगेन्स्ट आपला कोड व्हॅलिडेट करणे बरोबर तर हे खूप महत्त्वाचे आहे अशी कोणती उदाहरणे कोणत्या प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही विचार करू शकता व्हॅलिडेशन साठी याचे सोल्युशन माहिती आहे ओके तर मूलतः आपल्याला काय हवे आहे असा कोणता EM प्रॉब्लेमआहे ज्याचे सोल्युशन मला माहित आहे तर त्यानंतर मी कोड करेन आणि मी सिम्युलेट करेन आणि आणि मला माहीत असलेले उत्तर मिळाले पाहिजे तर असा कोणता साध्यात साधा EM प्रॉब्लेम आहे त्याचा तुम्ही विचार करू शकता की ज्याचे उत्तर आपल्याला अनालीटीकली माहित आहे विद्यार्थी गोल घन यापेक्षाही सोपा असा कोणता प्रॉब्लेम की जो अगदी क्लास 9 आणि 10 च्या मुलांना ज्याचे उत्तर देखील माहीत असेल विद्यार्थी पॉईंट नाही समजा विद्यार्थी फ्री स्पेस मधून जाणारी वेव्ह फ्री स्पेस मधून जाणारी वेव्ह ओके परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन समाविष्ट झालेले नाही जर माझ्याकडे एक काचेचा तुकडा असेल तर त्याचा रिफ्लेक्शन कोईफिशंट काय असेल प्रत्येक शाळकरी मुलांनी हे केलेले आहे त्याचा रिफ्लेक्शन कोईफिशंट काय असेल त्याचा ट्रांसमिशन कोईफिशंट काय याठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स च्या टर्म मधला फॉर्म्युला आहे आणि हा किती डायमेन्शनल प्रॉब्लेम आहे आपण हा 1 डायमेन्शनल प्रॉब्लेम करू शकतो केवळ नॉर्मल रिफ्लेक्शन आणि ट्रांसमिशन मी कॅल्क्युलेट करू शकते जर मी 1D कोड लिहित असेन तर मला माहित आहे की आपल्याला रिफ्लेक्शन कोईफिशंट आहे हे उत्तर माहित आहे त्यामुळे मला तिथे देखील सारखे उत्तर मिळायला हवे बरोबर तर आता मी त्याला नॉन नॉर्मल वर इन्सिडेंट करून त्याचा 2D करू शकते बरोबर त्यामुळे फ्रेसनेल रिफ्लेक्शन कोईफिशंट हा टेस्टिंग चा एक मार्ग असू शकतो आपला कोड बरोबर उत्तर देत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण दुसरा काही सोल्युशन चा विचार करू शकता का तर यातून असेच स्पष्ट होते की इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये इथे खूप खूप कमी प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्याचे माहीत असलेले अनालिटिकल सोल्युशन असते आणि त्यापैकी हे एक फ्रेसनेल रिफ्लेक्शन कोईफिशंट आहे इतर आहेत इनफायनाईट सिलेंडर आणि परफेक्ट स्फिअर पासून होणारे स्कॅटरिंग यांना माय सिरीज सोल्युशन्स सिलेंडर आणि स्फिअर असे म्हणतात यामध्ये माहीत असलेले अनलिटिकल सोलुशन असते दिसायला अगदी अतिशय कुरूप असते कारण त्यामध्ये बेसल फंक्शन आणि हेंकेल फंक्शन्स च्या टर्म असतात आणि अशाप्रकारे परंतु आपण कोड करू शकतो हे आणि आपले उत्तर ह्या अनलिटिकल उत्तरावर सुपरइंपोज करू शकता आणि आणि हे आपल्याला सांगेल की आपला कोड बरोबर आहे किंवा नाही हे खात्रीपूर्वक आपल्याला कळेल छोटा मार्ग त्यानंतर विश्वासपूर्ण पद्धतीने त्या ऑब्जेक्ट ला आपल्या ऑब्जेक्ट ने रिप्लेस करू शकता आणि त्यासाठी सर्वकाही इतर पण व्यवस्थित असेल अशी आशा करू शकता बरोबर परंतु एक्सपेरिमेंटल डेटा बरोबर त्याचे व्हॅलिडेशन करणे नेहमीच होईल असे मात्र नाही जर तसे झाले तर अतिउत्तम परंतु आपल्याला तेवढा विश्वास हवा की आपल्या एक्सपेरिमेंटल कॉन्फिगरेशन मध्ये त्यामध्येच स्वतः बेहिशेबी चुका असणार नाहीत म्हणून विशेषतः आपण एखादा माहित असलेल्या ऑब्जेक्ट साठी पहिल्यांदा व्हॅलिडेट करून घ्यावा आणि त्यानंतर तो आपल्या एक्सपेरिमेंटल सेट अप साठी रिफाईन करावा कधी पुढे आणि मागे वास्तविक जग नेहमीच गोंधळलेले असते पर अशाप्रकारे या प्रोसेस फ्लो चा सारांश असा की ह्या FEM मध्ये खूप काही कोडींग डिटेल्स असतात विशेषतः प्रोसेसिंग स्टेप्स मध्ये त्या जर आपण नीट केल्या नाहीत तर आपला कोड कदाचित अकार्यक्षम होऊ शकतो अशा प्रकारच्या डेटा स्ट्रक्चर बनवण्यासाठी या डेटा स्ट्रक्चर ला एक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरले पाहिजे हे सर्व काही आपण शिकलो त्या सर्व गोष्टी इथे वापरल्या जातील तर हो आता आपण ह्यानंतर FEM पण त्या शेवटी आलो आहोत 3D FEM कडे जाणार नाही परंतु संकल्पना सारखीच असेल शेप फंक्शन्स वीक फॉर्म मॅट्रिक्स असेंबली गृहीत धरलेल्या कॉन्टिटी बद्दल चे कॅल्क्युलेशन हा प्रोसेस फ्लो असेल